या व्हिडिओ कॅप्सूलमध्ये आपण चुंबकीय विषयावर आपली चर्चा सुरू करू आपल्याला फॉरवर्ड कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर डिझाइन करावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला इंडक्टरसाठी चुंबकीय डिझाइन करावे लागेल तर या दोन महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आपण ट्रान्सफॉर्मरसाठी आणि नंतर इंडक्टरसाठी कोअर कसा निवडतो ते पाहू आणि तांब्याच्या ताराच्या जाडीसाठी किती टर्न्स घ्यायचे हे देखील ठरवू आणि आपण त्या सर्व गोष्टी फॉरवर्ड कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्टर या दोन्हीसाठी पाहू यासाठी आपण एरिया प्रॉडक्ट अॅप्रोच नावाचा दृष्टिकोन वापरू आणि पद्धतशीरपणे स्टेप बाय स्टेप मार्गाने त्याचे अनुसरण करू चुंबकीय हा विषय आहे जो सामान्यतः समजणे कठीण आहे कारण आपण चुंबकीय शास्रामध्ये पाहू शकत नाही परंतु काही सोपे नियम आहेत आणि जर आपण त्यांचे अनुसरण केले तर आपली चूक होणार नाही आणि ट्रान्सफॉर्मर जसे आपण येथे पहात आहात की हा एक कमी फ्रिक्वेंसी ट्रान्सफॉर्मर आहे जो 50 हर्ट्झ ऍप्लिकेशन्समध्ये वापरला जातो परंतु हे आपण स्विच मोड पॉवर सेमीकंडक्टर ऍप्लिकेशन्समध्ये वापरणार नाही जेथे आपण फेराइट कोअर सारखे उच्च फ्रिक्वेंसी कोअर वापरतो आणि त्यामुळे भौतिक चुंबकीय रचना करणे आणि त्याचा संबंध करंट व्होल्टेजच्या विद्युतीय मापदंडांशी जोडण्याचा प्रयत्न करणे ही या ट्रान्सफॉर्मरच्या डिझाइनमधील मुख्य समस्या आहे आणि इंडक्टर आणि तेच आपण या व्हिडिओ कॅप्सूलमध्ये करणार आहोत माझ्याकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे हा कमी फ्रिक्वेंसी ट्रान्सफॉर्मर आहे आणि तो स्टॅक लॅमिनेशनने बनलेला आहे हे पातळ लॅमिनेशन एकत्र रचलेले असतात आणि नंतर हवेचे पॉकेट्स बाहेर ठेवण्यासाठी वार्निश लावले जाते आणि हे लॅमिनेशन स्टीलचे बनलेले असतात खरं तर ते सिलिकॉन स्टीलचे बनलेले असतात आणि त्यांना कोल्ड रोल्ड सिलिकॉन स्टील म्हणतात आणि त्यांच्याकडे सुमारे एक पॉइंट टेस्ला इतकी जास्तीत जास्त फ्लक्स डेन्सिटी क्षमता असते तर हे सामान्य ट्रान्सफॉर्मर आहेत जे तुम्ही पाहिले असतील परंतु हे कमी फ्रिक्वेंसी असलेल्या ऍप्लिकेशन्ससाठी किंवा 50 हर्ट्झ ऍप्लिकेशन्ससाठी आहेत आणि त्यावर फिरवल्यास तुम्हाला कदाचित दिसेल की येथेच वायंडिंग ठेवलेले आहे आणि हा एक पार्चमेंट कागद आहे आणि खाली तांबे वायंडिंग प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही येथे वाऊंड केलेल्या आहेत आणि नंतर त्या बाहेर येतात आणि नंतर येथे संपुष्टात येतात तर सामान्य 50 हर्ट्झ ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो याची कल्पना देण्यासाठी हा कमी फ्रिक्वेंसी ट्रान्सफॉर्मर आहे परंतु स्विच मोड पॉवर सप्लाय ऍप्लिकेशन्ससाठी आपण ही सामग्री वापरणार नाही आपण उच्च फ्रिक्वेंसी सामग्री वापरणार आहोत फ्रिक्वेंसी मटेरियल ज्याला फेराइट कोअर असे म्हणतात माझ्याकडे फेराइट कोअरचे आणखी एक उदाहरण आहे तुम्ही पहाल की हा फेराइट कोअर आहे हा गोल टोपोलॉजी फेराइट कोअर आहे त्याला हॉट कोअर म्हणतात खरं तर हे विद्यार्थ्याने प्रयोगशाळेत बनवले आहे आणि तुम्ही पहात आहात येथे एक फॉर्मर आहे आणि फॉर्मरच्या आत तांब्याची कॉइल वाऊंड केली आहे खरं तर येथे तुम्हाला तुटलेल्या फेराइट कोअरचे अधिक स्पष्ट चित्र मिळू शकते फेराइट कोअर तुटलेला आहे आणि त्याच्या आत हे वर्तुळाकार बॉबिन आहे आणि बॉबिनमध्ये तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग आहेत तर या प्रकारचे कोअर मटेरियल वापरले जाईल आणि स्विच मोड पॉवर कन्व्हर्टर किंवा DC DC कन्व्हर्टर जगात जे खूप सामान्य आहे ते E E प्रकारचे कोअर आहे तर हा कोअरचा E E प्रकार आहे तर हा E E प्रकारचा कोअर एका गोलामध्ये येतो तुम्हाला दिसेल की दोन E E असे एकत्र जोडले गेले आहेत आणि यामुळे E E कोअर बनतो आणि तुम्हाला हे समजले पाहिजे की या आयताच्या एरियाच्या आत कोणता एरिया आहे जे मी दाखवत आहे विंडो एरिया आहे हे एक आयत नाही दोन्ही विंडो एरिया Aw आहे ज्याचा मी आधी उल्लेख केला आहे आणि सर्व वायंडिंग्ज या विंडो एरियामध्ये बसवाव्या लागतील आणि मी हे दोन भाग काढून टाकल्यास आणि नंतर जर मी तुम्हाला समोरचा भाग दाखवला तर हा भाग तुम्हाला दिसतो तो कोअर क्रॉस सेक्शन एरिया आहे जेव्हा तुम्ही येथे वायंडिंग लावता आणि फ्लक्स ऑर्थोगोनीली या कोअर क्रॉस विभागात वाहतो हे कोअर क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि हे नंतर दोन अर्धा कोअर क्रॉस विभागात विभागले जाते तर प्रत्यक्षात हे बॉबिन आहे आणि बॉबिनवर वायंडिंग्ज वाऊंड केलेल्या आहेत तर नंतर वायंडिंग घेतल्यानंतर पूर्ण ट्रान्सफॉर्मर तयार करण्यासाठी बॉबिन्स कोअरमध्ये घातल्या जातात तर तुम्हाला दिसेल की येथे हा भाग विंडो चा भाग आहे जो मी म्हणत होतो आणि वायंडिंग्ज दिसतील म्हणून जर मी एक विभाग कट केला तर तुम्हाला विंडो च्या भागात फक्त तांब्याची वर्तुळे दिसतील आणि वरवर पाहता तारांची जाडी किती पॉवर आणि किती करंट तिला हाताळायची आहे यावरून निर्धारित केली जाईल म्हणून जेव्हा मला विंडो एरिया म्हणायचे आहे तेव्हा ते हे एरिया आहे आणि जेव्हा मला कोअर क्रॉस सेक्शन एरिया म्हणायचे आहे तेव्हा हे समजून घ्या की ते कोअरचेच कोअर क्रॉस सेक्शन एरिया आहे जे तुम्ही वापरत आहात तर या दृश्य पार्श्वभूमीसह आपण आपल्या नोटपॅडवर परत जाऊ आणि डिझाइनसाठी समीकरणे लिहायला सुरुवात करू आपण प्रथम ट्रान्सफॉर्मरचे डिझाइन सुरू करू आणि नंतर इंडक्टर डिझाइन घेऊ तर इलेक्ट्रिकल बाजूच्या ट्रान्सफॉर्मरच्या डिझाइनमध्ये मी इलेक्ट्रिकल पर्सेप्टिव्हवरून असे म्हणेन की आपल्याकडे खालील डेटा आहे आपल्याकडे प्रायमरीचे व्होल्टेज आहे सेकंडरीचे व्होल्टेज आहे कारण टर्न्स गुणोत्तर प्रायमरी मधून वाहणारा करंट आहे सेकंडरी मधून वाहणारा करंट आणि पॉवर आणि ट्रान्सफॉर्मरची क्षमता आहे तर इलेक्ट्रिकल बाजूने हे पैलू आहेत जे आपल्याजवळ आहेत आता भौतिक किंवा यांत्रिक बाजूने आपल्याकडे एक कोअर आहे आणि जर आपण कोअर डेटाशीट पाहिल्यास दोन महत्त्वाचे पॅरामीटर्स दिले जातील एकाला कोअर क्रॉस सेक्शन एरिया म्हणतात याचा अर्थ काय ते पाहू या हे कोअर क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि डेटा शीटमध्ये आणखी एक महत्त्वाचा पॅरामीटर दिलेला आहे ज्याला Aw Aw ला विंडो एरिया देखील म्हणतात तर भौतिक बाजूने आपल्याकडे कोअर क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि इलेक्ट्रिकल बाजूच्या विंडोचा एरिया आपल्याला ज्ञात आहे आपल्याला करंटचे व्होल्टेज ज्ञात आहेत आपण या दोघांना कसे जोडू आणि कोअरच्या निवडीची निवड कशी करू आता तो स्वाध्याय आहे म्हणून आपण डिझाइनमध्ये आणखी पुढे जाण्यापूर्वी मी काही कोअर दर्शवू इच्छितो जेणेकरुन तुम्हाला कल्पना येईल की हे कोअर क्रॉस सेक्शन एरिया कोणता आहे हे विंडो एरिया काय आहे हे तुम्हाला कोणत्याही कोअरमध्ये ही दोन एरिया ओळखण्यात मदत करेल आणि कोअर निवडण्यात देखील मदत करेल तर व्होल्टेज आणि AC कोअर क्रॉस सेक्शन एरिया संबंधित करून सुरुवात करूया व्होल्टेज आणि AC संबंधित असू शकतात त्यामुळे कोअर क्रॉस सेक्शन एरिया तुम्हाला वायंडिंग्जच्या स्टँडिंग क्षमतेसह व्होल्टेजची कल्पना देईल आणि करंट वाहून नेण्याची क्षमता तुम्ही वायंडिंग साठी वापरत असलेल्या तांब्याच्या गेजच्या जाडीवरून निर्धारित केली जाते आणि ते विंडो च्या परिसरात सामावून घेतले पाहिजे तर करंट आणि विंडो एरिया संबंधित होईल तर हे दोन संबंध आपण प्रस्थापित करू आणि ते करताना आपण प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मर आणि त्याचप्रमाणे इंडक्टरच्या डिझाइनवर पोहोचू आपल्याला फॅराडेच्या नियमा वरून माहित आहे VLdidtNddt तर तुम्ही पहाल की विद्युत पॅरामीटर हे चुंबकीय पदार्थाच्या आत असलेल्या पॅरामीटरशी संबंधित आहे जे फ्लक्स आहे तर त्या दोन घेतल्यास व्होल्टेज NAcdBdt शी संबंधित आहे जेथे B ही फ्लक्स डेन्सिटी आहे फ्लक्स डेन्सिटी B ही खरेतर कोअर क्रॉस सेक्शन एरियाद्वारे फ्लक्स आहे तर हे मूलभूत संबंध आहेत आपण या सोबत जात असताना मी त्यांचे पुनरावलोकन करत आहे जर तुम्ही विसरलात तर तुम्ही कदाचित त्यांना आठवण्यास सुरुवात करू शकता आता हा एक महत्त्वाचा संबंध आहे जो आपण आता फॉरवर्ड ट्रान्सफॉर्मरचा विचार करण्यासाठी वापरणार आहोत तर फॉरवर्ड ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे हे प्रायमरी आहे जे Vin शी जोडलेले आहे आणि नंतर तुमच्याकडे सेकंडरी आहे आणि तुमच्याकडे तिसरी वायंडिंग देखील आहे जेव्हा सीमांकन वाइंडिंग असेल तेव्हा आपण त्यावर नंतर येऊ कारण त्यामध्ये जवळजवळ नगण्य शक्ती असते तर आपण असे म्हणूया की या वायंडिंग मध्ये टर्न्स ची Np संख्या आहे आणि यात टर्न्स ची Ns संख्या आहे आणि जेव्हा ट्रान्झिस्टर तयार होईल तेव्हा तुम्हाला Vin चे व्होल्टेज दिसेल आता आपण VinNpAcdBdt ला लागू करू आणि जे NpAc च्या बरोबरीचे आहे आणि फ्लक्स संक्रमणे रेखीय स्वरूपाची असल्यामुळे मी सामान्यता गमावल्याशिवाय मी ते BT म्हणू शकतो आता जर तुम्ही फॉरवर्ड कन्व्हर्टरकडे बघितले तर आपण फ्लक्स फाइल वेव फॉर्मला करंट सारखाच वेव आकार घेत असल्याचे पाहिले तर आपण पाहिले की फ्लक्स 0 ते m पर्यंत गेला आणि फ्लक्स एकतर रेखीय मार्गाने किंवा घातांकीय क्षय मार्गाने गेला की तो पुन्हा 0 पर्यंत लॉस फ्लक्स आहे की नाही यावर अवलंबून आहे आणि नंतर काही काळानंतर ते पुन्हा पुढील सायकल या पद्धतीने सुरू झाले तर 0 ते mAc चा स्विंग आहे आणि जर तुम्ही B च्या दृष्टीने घेतले तर 0 ते Bm चा स्विंग आहे Bm हे काहीच नाही पण आणि आपण आधीच तिथे Ac ठेवले आहे हे Np Ac आहे ते जास्तीत जास्त Bm स्विंग करू शकते आणि कोणत्या काळात फॉरवर्ड कन्व्हर्टरच्या बाबतीत कालावधी dTs आहे आणि आपल्याला माहित आहे की ऑनटाइम ड्युटी सायकलच्या 50 टक्के एकूण कालावधीच्या 50 टक्के पुढे जाऊ शकत नाही तर D हे 0 5 कमाल आहे म्हणून सर्वात कठीण परिस्थितीत हे Ts भागिले 2 असू शकते असे म्हणूया म्हणून Vin2NpAc Bmfs म्हणून मी हे आता Ac मध्ये दुरुस्त करीन हे एक अतिशय महत्त्वाचे नाते आहे हा एक संबंध आहे जो व्होल्टेजचा इतर अनेक भौतिक पॅरामीटर्सशी संबंधित आहे तर व्होल्टेजमध्ये टर्न कोअर क्रॉस सेक्शन एरिया च्या संख्येशी चुंबकीय साहित्य Bm संबंधित आहे तर फेराइट्सच्या बाबतीत Bm सुमारे 0 2 टेस्ला असेल या फेराइट्ससाठी सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी पॉइंट थ्री टेस्ला आहे म्हणून एक पॉइंट टू टेस्ला ला अनुमती द्या आणि स्विचिंग फ्रिक्वेंसी 10kHz 20kHz असेल त्यानुसार तुम्ही स्विचिंग फ्रिक्वेंसी म्हणून काय सेट करत आहात तर हा आपल्या कामाचा एक भाग आहे आपल्याला आता विंडोजच्या एरियाशी करंट संबंधित करायचा आहे जे आपण आता करणार आहोत आता वायंडिंग्ज विंडोच्या एरियामध्ये बसवाव्या लागतील तर मी E E कोअरचे उदाहरण देईन E E कोअरचा क्रॉस सेक्शन काढला जाऊ शकतो जो मी काढणार आहे आणि हे या पद्धतीने आहे मला वाटते की आपण हे आत्ताच भौतिकदृष्ट्या पाहिले आहे परंतु मी हे काढणार आहे त्यामुळे तुमच्याकडे येथे दोन E E भाग आहेत हे स्पष्ट करणे सोपे झाले आहे आता ते पूर्ण झाले आहे तुम्ही पाहत आहात की दोन E विभाग एकत्र जोडून कोअर बनवतात आणि हे दोन आयत जे तुम्ही पाहत आहात किंवा विंडो एरिया हे एरिया येथे आयत बनवते त्याला विंडो एरिया म्हणतात तथापि आपल्याला हे माहित असले पाहिजे की आपण पाहिले की तेथे एक बॉबिन आहे विंडो एरियाचा एक भाग आहे जो बॉबिनसाठी जातो तर आपण असे म्हणू या की वेव चा एक भाग आहे जो बॉबिनसाठी निघून जातो आणि नंतर वायंडिंग्ज या पद्धतीने ठेवल्या जातात जेव्हा तुम्ही वायंडिंग करता तेव्हा ते दोन्ही बाजूंनी येते आणि दोन्ही बाजूंनी तुम्हाला चित्रात बॉबिन येत असल्याचे दिसते या पद्धतीने मी बॉबिनवर वर्तुळ घेईन तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही कंडक्टर लावाल तेव्हा येथे रिक्त जागा असतील ज्या भरल्या जाणार नाहीत तर हे काही एरियाचे लॉस देखील आहे आणि जर तुमच्याकडे अनेक वायंडिंग्ज असतील तर प्रायमरी सेकंडरी एक सेकंडरी दोन प्रत्येक लेयरवर इन्सुलेशन लेयरने विभक्त केले असेल तर तुमच्याकडे दुसरे सेकंडरी असेल आणि जर तुमच्याकडे अनेक सेकंडरी असतील तर तुमच्याकडे अजून एक इन्सुलेशनचा थर असेल आणि हे विंडोच्या उपलब्ध एरिया मध्ये देखील राहिल तर तुम्हाला काय समजले पाहिजे ते म्हणजे विंडोचा संपूर्ण एरिया तुमच्यासाठी उपलब्ध नाही तेथे एक फॅक्टर Kw आहे आता Kw हे 1 पेक्षा कमी आहे आणि Kw Aw उपलब्ध विंडो एरिया आहे तर ते Kw पेक्षा खूपच कमी आहे तर Kw ला विंडो फॅक्टर म्हणतात आणि हा विंडो फॅक्टर ट्रान्सफॉर्मर ऍप्लिकेशन ते ऍप्लिकेशनमध्ये बदलू शकतो परंतु सर्वसाधारणपणे तो अनुभवावर जातो तर Kw तुम्ही ट्रान्सफॉर्मर दोन वायंडिंग किंवा तीन वायंडिंग ट्रान्सफॉर्मरसाठी 0 4 म्हणून घेऊ शकता आणि इंडक्टरसाठी 0 6 च्या बरोबरीचे आहे इंडक्टर्समध्ये हे साधारणपणे सिंगल वायंडिंग असते आणि वायंडिंग्ज दरम्यान कोणतेही इन्सुलेशन नसते आणि त्यामुळे तुम्ही विंडो च्या एरियाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकता तसेच लक्षात ठेवा की जर एकापेक्षा जास्त वायंडिंग्ज असतील तर Kw विंडो फॅक्टर मल्टिपल सेकंडरी मल्टिपलसाठी 0 2 इतका कमी जाऊ शकतो म्हणून या काही गोष्टी आहेत ज्या आपण विचारात घेणे आवश्यक आहे तर Kw Aw हे फिट होण्यासाठी मोठे असावे प्रायमरी वायरच्या वायर क्रॉस सेक्शन एरिया सह Np टर्न्सची संख्या अधिक सेकंडरी वायरच्या वायर क्रॉस सेक्शनसह Ns टर्न्स ची संख्या अधिक डिमॅग्नेटाइझिंग वायंडिंगच्या वायर क्रॉस सेक्शनच्या डिमॅग्नेटाइझिंग टर्न्सच्या Nd संख्या म्हणून जेव्हा मी वायर क्रॉस सेक्शन एरिया म्हणतो तेव्हा माझ्याकडे कॉपर कंडक्टर असतो तर Aw हे वायर क्रॉस सेक्शन एरिया आहे तर ते प्रायमरी वायर क्रॉस सेक्शन एरियासाठी Awp असू शकते Asw सेकंडरी वायर क्रॉस सेक्शन एरिया साठी Awd वायरसाठी देखील आपण त्याभोवती मुलामा चढवू शकतो त्यामुळे जेव्हा तुम्ही वायंडिंग घेत असाल तेव्हा ते स्पर्श करणारे वायंडिंगचे शॉर्ट सर्किट होऊ नयेत म्हणून ते इन्सुलेट करतात तर ते मुलामा दिलेले आणि इन्सुलेट केलेले आहे त्या मार्गाने वरील देखील आणखी एक संभाव्य आहे तरकिंवा आता आपण म्हणूया विंडो एरिया हे नाते महत्वाचे आहे उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की प्रत्येक वायंडिंगमधून प्रवाहित होणार्या करंटचे r m s मूल्य तर प्राइमरीमधून वाहणाऱ्या करंटचे r m s मूल्य आपल्याला माहित आहे की सेकंडरी मधून वाहणाऱ्या विद्युत् ग्रहणक्षम r m s मूल्यावरून हे डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग्ज मधून वाहणाऱ्या करंटचे r m s मूल्य ओळखले जाते म्हणून जर तुम्हाला माहित असेल की मी J नावाची आणखी एक नवीन संज्ञा सादर करणार आहे तर तुम्ही ती वापरली असेल किंवा नसेल J ला तांबे एल्युमिनियम सारख्या विविध सामग्रीसाठी करंट डेन्सिटी म्हणतात एक विशिष्ट करंट डेन्सिटी आहे जी मानक काही आंतरराष्ट्रीय मानक म्हणून अनुमत आहे तर हे सामान्यत प्रति मिमी चौरस amps च्या संदर्भात आहे तर साधारणपणे स्टॉकिंग मूल्यानुसार डिफॉल्ट साठी तुम्ही 3Amm2 घेऊ शकता तुम्ही कंडक्टरच्या क्रॉस सेक्शन एरियाच्या 3Amm2 ला परवानगी देऊ शकता तर हे SI युनिटमध्ये 3x106amps प्रति मीटर स्क्वेअर म्हणून कार्य करेल तर ही करंट डेन्सिटी आहे तर करंट डेन्सिटी ही अशी गोष्ट आहे की एकदा तुम्ही तांब्याचे कंडक्टर वापरण्याचा निर्णय घेतला की तुम्ही उद्योगातील amp प्रति मिमी स्क्वेअर लोकांसाठी उत्पादनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्याने तुम्हाला 6 amp प्रति मिमी स्क्वेअर असणे आवश्यक आहे तर करंट I rms मूल्याला J ने भागले तर तुम्हाला वायरच्या क्रॉस सेक्शनचा एरिया मिळेल तर तुम्ही जा आणि डेटा शीट पहा आणि वायर गेज चा आकार तपासा वायर डेटा शीट किंवा वायर टेबलमध्ये याला स्टँडर्ड वायर गेज साइज म्हणतात किंवा तुम्ही इंटरनेटवर जाऊन स्टँडर्ड वायर गेज टेबल देखील वापरू शकता तुम्हाला r m s चे मूल्य माहित आहे करंट डेन्सिटी अँपिअर मिमी स्क्वेअर किंवा अँपिअर मीटर स्क्वेअर मध्ये काय असावी हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही वायर क्रॉस सेक्शन एरिया आवश्यकतेची गणना कराल तुम्ही वायर टेबल स्टँडर्ड वायर गेज टेबलमध्ये जा आणि या गणनेपेक्षा जास्त क्रॉस सेक्शन एरिया असलेले वायर गेज निवडा आणि तुम्ही कोणत्या वाइंडिंगसाठी वापरणार आहात त्यानुसार ते Awp किंवा Aws किंवा Awd म्हणून सेट करा तर आता आपण काय करू ते मी या फॉर्ममध्ये ठेवतो मी फॉरवर्ड कन्व्हर्टरच्या बाबतीत सर्वोच्च मूल्य घेईन आपल्याकडे या पद्धतीचे करंट आहेत आपल्याकडे या पद्धतीने करंट आहेत तर मी ते समतुल्य करणार आहे जेवढे तुम्ही समतुल्य करंट या वेळेत चौरस करंट म्हणून घ्याल तेथे हा एरिया या एरियासारखाच आहे आणि याला आपण Im म्हणू याप्रमाणे घेतले जाऊ शकते तर Irms मूल्य हे ड्युटी सायकलच्या रूट मध्ये सर्वोच्च मूल्य म्हणून घेतले जाऊ शकते किंवा तुम्ही म्हणू शकता IrmsIrmsIm x फॉर्म फॅक्टर आणि स्क्वेअर वेव फॉर्मच्या बाबतीत फॉर्म फॅक्टर एक आहे तर क्रॉस सेक्शन नुसार Im असेल माफ करा मला माफ करा मी ते इतर प्रकारे केले पाहिजे ImIrmsKf तर ImKf J हा वायर क्रॉस सेक्शन असेल त्यामुळे जर ते प्रायमरी साठी असेल तर हे प्रायमरी साठी Im असेल जर ते सेकंडरी साठी असेल तर ते असेल Im सेकंडरी Kf J आणि असेच आणि हे सर्व NpImpKf JNsImsKf JKw Aw आता हे आणखी एक नाते आहे जे Aw चा सध्याच्या पॅरामीटर Kf J शी संबंधित आहे म्हणजे करंट डेन्सिटी आणि टर्न्स ची संख्या आता हे दोन संबंध एक Aw सह आणि दुसरे Ac कोअर क्रॉस सेक्शन एरियासह हे मुख्य संबंध आहेत जे आपण वापरणार आहोत म्हणून जर मी प्रॉडक्ट Ac गुणिलेAw घेतला तर आता Ac मधीलAw तुम्हाला एरिया प्रॉडक्ट Ap हे m4 असे प्रॉडक्ट देईल हे प्रॉडक्ट एक पॅरामीटर आहे जे आपण कोअर निवडण्यासाठी वापरू शकता म्हणून जर तुम्ही कोअर डेटा शीट पाहिल्यास एरिया प्रॉडक्टसाठी एक पॅरामीटर आहे कधीतरी ते दिले जाईल किंवा Ac आणि Aw दिले जाईल तुम्ही गुणाकार कराल आणि एरिया प्रॉडक्ट शोधू शकाल म्हणून तुम्ही एरिया प्रॉडक्टची यादी करू शकता आणि तुम्ही ते एरिया प्रॉडक्ट निवडू शकता जे गणना केलेल्या एरिया प्रॉडक्टपेक्षा पुढील उच्च आहे तर तुम्ही प्रत्येक ट्रान्सफॉर्मर टोपोलॉजीजसाठी आणि फॉरवर्ड कन्व्हर्टरसाठी त्या दोन समीकरणांसह तुम्ही काढू शकता ते या स्वरूपात दिलेले आहे Po ही आउटपुट पॉवर ApPo11η2KwJfsBmकार्यक्षमता सुमारे ऐंशी टक्के गृहीत धरली जाते तर हे फॉरवर्ड कन्व्हर्टरचे एरिया प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही पाहाल की Po स्पेकवरून उपलब्ध आहे हे डिझाइन कार्यक्षमतेसाठी एक विशिष्ट इनपुट आहे आपण ते 0 8 च्या आसपास असल्याचे गृहीत धरू शकता Kw च्या 80 टक्के तुमच्याकडे एक स्टॉकिंग आकृती आहे जी मी 0 4 J च्या आसपास सुरू करण्यास सांगितले आहे तुम्ही 3 amp प्रति mm स्क्वेअर किंवा 3 गुणिले 10 ते 6 amp प्रति मीटर स्क्वेअरने सुरू कराल fs ही स्विचिंग फ्रिक्वेंसी आहे आणि हे पुन्हा डिझाइनचे वैशिष्ट्य आहे आणि Bm फेराइटसाठी तुम्ही तुमचा ट्रान्सफॉर्मर कोअर पॉइंट टू टेस्ला येथे डिझाइन करू शकता हे लक्षात ठेवा की बहुतेक फेराइट्ससाठी सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी 0 3 टेस्ला असते आणि तुम्ही 0 2 टेस्ला येथे सुरक्षितपणे डिझाइन करू शकता परंतु तेथे पावडर डायन अमोर्फस कोअर सारखे कोअर हाय फ्रिक्वेंसी कोअर आहेत मेटलास या ब्रँड नावासह त्यांच्याकडे 1 6 च्या आसपास सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी खूपच जास्त आहे त्यामुळे तुम्ही ते 1 5 टेस्लाच्या आसपास सुरक्षितपणे डिझाइन करू शकता जे तुम्हाला खूप लहान आकाराचे कोअर देईल अशा प्रकारे तुम्ही विशिष्ट अनुप्रयोगासाठी हे मूल्य प्लग इन केल्यानंतर तुम्ही एरिया प्रॉडक्ट शोधू शकता डेटा शीटमध्ये जाणारे एरिया प्रॉडक्ट शोधा आणि ते कोअर घ्या ज्याचा एरिया प्रॉडक्ट गणना केलेल्यापेक्षा मोठे आहे जे तुम्हाला कोअरचा आकार देईल तर आता ट्रान्सफॉर्मरच्या डिझाइन प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप यादी करूया ट्रान्सफॉर्मरच्या डिझाईन स्टेप Po मूल्याचे मूल्यांकन करू शकता पुढे एकदा तुम्हाला Po मूल्य कळल्यावर तुम्ही एरिया प्रॉडक्टचे मूल्यमापन करू शकता आणि यासाठी तुम्हाला स्विचिंग फ्रिक्वेंसी गृहीत धरावी लागेल आणि स्विचिंग फ्रिक्वेंसी ही डिझायनरची निवड आहे जी तुम्ही MOSFETS किती वेगाने वापरणार आहात यावर अवलंबून आहे तुम्हाला कदाचित 20 किलोहर्ट्झ 50 किलोहर्ट्झ किंवा 1000 किलोहर्ट्झवर स्विच करायचे असेल आणि नंतर तुम्ही Bm वापरता आणि जर ते फेराइट असेल तर तुम्ही 0 2 टेस्ला मूल्याने सुरुवात करू शकता त्यानंतर तुम्ही Np साठी टर्न्स निवडा आता हे Vn2Np Ac Bm fs कडून येत आहे हे ज्ञात आहे कारण तुम्ही आधीच गणना केली आहे तुम्ही ज्या क्षणी कोअर निवडला आहे त्या क्षणी तुम्ही कोअर निवडला आहे Ac ज्ञात आहे आणि Bm ज्ञात आहे fs ज्ञात आहे Vin ज्ञात आहे फक्त Np माहित नाही याची गणना करा नंतर NsNpn वापरून Ns ची गणना करा आणि n हे पुन्हा डिझाइन स्पेक आहे कारण आपल्याला ते nd VinVo मध्ये वापरायचे आहे तर Vo एक स्पेक आहे Vin एक स्पेक Bm नंतर चित्रात येईल म्हणून n हे डिझाईन स्पेक डिझायनर स्पेक असू शकते नंतर ते कॉपरच्या वायरचे गेज आकार निवडतात त्यामुळे rms मूल्याचे मूल्यांकन जाणून घ्या प्रायमरी वायर क्रॉस सेक्शनसाठी वायर क्रॉस सेक्शन काय असावे सेकंडरी वायर क्रॉस सेक्शनसाठी डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग साठी वायंडिंग मधून वाहणारा करंट जाणून घ्या आणि वायर गेज केबल आणि तुम्ही निवडलेल्या वायरसाठी मानकांमधून वायर गेज निवडा क्रॉस सेक्शन एरिया लक्षात ठेवा आणि नंतर क्रॉस चेक करण्यासाठी त्याचा वापर करा Np x प्रायमरी चे वायर क्रॉस सेक्शन एरिया Ns x सेकंडरी चे वायर क्रॉस सेक्शन एरिया Nd x डिमॅग्नेटिझिंगचे वायर क्रॉस सेक्शन एरिया वायंडिंग हे सर्व एकत्रितपणे विंडो च्या एरियामध्ये सामावून घेतले पाहिजे केवळ उपलब्ध विंडो च्या एरियामध्ये हे सर्व Kw Aw पेक्षा कमी असावे म्हणून हे क्रॉस चेक करा Aw मूल्य ज्या क्षणी तुम्ही एरिया प्रॉडक्ट क्षणामधून कोअर निवडता त्या क्षणी ओळखले जाते जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी करता तेव्हा ट्रान्सफॉर्मरची रचना पूर्ण होते तुम्हाला फक्त त्या विशिष्ट गेज बॉबिनसह विविध साहित्य कोअर गेजच्या टर्न्स ची संख्या खरेदी करावी लागते त्यांना एकत्र वाइंड करावे लागते आणि नंतर त्यांना स्टॅक करून एकत्र ठेवावे लागते अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिकल स्पेकपासून सुरू होणारा ट्रान्सफॉर्मर भौतिकरित्या डिझाइन करू शकता